आम्ही एकल एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सची मूलभूत रचना प्राप्त केली आहे आता आम्ही त्याचे पुढील विश्लेषण करू आणि ते कसे रिअलाईझ होईल ते पाहू मी गृहित धरतो की लोड एक रेझिस्टर आहे जे ड्रेनशी जोडलेला आहे इनपुट गेटवर लागू केले आहे अर्थात वास्तविक इनपुट सोर्सला देखील एक विशिष्ट सोर्स रेजिस्टन्स Rs असेल आणि आपल्याकडे सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान एक रेझिस्टन्स R1 कनेक्ट केलेला आहे तर जे होत आहे तेथे जो काही ड्रेन करंट आहे किंवा आउटपुट करंट जो R1 मधून जातो आणि तेथे व्होल्टेज ioR1 अक्रॉस R1 आहे आणि ते एमओएस ट्रान्झिस्टरचे सोर्स व्होल्टेज देखील आहे गेटवर आमच्याकडे इनपुट व्होल्टेज vi आहे कारण गेटमधून कोणताही करंट वाहत नाही आणि Rs अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप नाही तर गेट सोर्स व्होल्टेज vi -ioR1 आहे आता io चे वास्तविक मूल्य किती आहे आपण पाहू शकता की हा करंट सोर्स gmvgs किंवा gmvi -ioR1 आहे आणि तो स्वतः आउटपुट करंट आहे तर आऊटपुट करंट शोधण्यासाठी मला हे करायचे आहे की हे समीकरण io gmvi - ioR1 लिहून io साठी सोडवावे लागेल io चे निराकरण करून मला iogm1gmR1vi प्राप्त होते आता आपल्याला काय संबंध हवे आहेत ते म्हणजे ioviR1 होते आणि आपण सहजपणे पाहू शकता की gmR1 1 असल्यास हे एक्सप्रेशन येथे कमी होते म्हणून जर आपण gmR1 1 निवडत असाल तर या सर्किटमधील इनपुट व्होल्टेजचे आउटपुट करंटचे प्रमाण gm पासून स्वतंत्र होते आणि त्याचे gm म्हणजेच तापमानापासून स्वतंत्र आहे वगैरे वगैरे कारण सेमीकंडक्टर कॅरॅक्टरिस्टिक्स gm इ तापमानावर चांगलेच अवलंबून आहे आणि एमओएस ट्रान्झिस्टरच्या इतर गुणधर्मांवर अवलंबून आहे जसे थ्रेशोल्ड व्होल्टेज वगैरे वगैरे तर रेझिस्टर संभाव्यत अचूकपणे निश्चित केले जाऊ शकते तर हे काही रेसिस्टन्सवर अचूकपणे अवलंबून आहे आणि हे ट्रान्झिस्टरवर अजिबात अवलंबून नाही जेणेकरून ट्रान्झिस्टर gm प्रदान करते ते हि अट पूर्ण करते दुसर्या शब्दांत सांगायचे तर gm G1 G1 हे आपल्याला प्राप्त करू इच्छित ट्रान्सकंडक्टन्स आहे मी हे एक्सप्रेशन पुन्हा लिहीत असल्यास ioviG1 तर हे आम्हाला प्राप्त करायचे असलेले ट्रान्सकंडक्ट्रन्स आहे आणि जर एमओएस ट्रान्झिस्टरचे ट्रान्सकंडक्टन्स आणि ट्रान्सकंडक्टन्स जे आम्हाला प्राप्त करायचे आहे त्यापेक्षा जास्त असेल तर परिणामी ट्रान्सकंडक्टन्स केवळ G1 द्वारे निश्चित केले जाते ट्रान्झिस्टरच्या gm द्वारे नाही विश्लेषण करणे अगदी सोपे आहे आणि आपण सोर्स फॉलोअर gmRL 1 च्या बाबतीत जे काही मिळवले त्यास ही परिस्थिती अगदी समान आहे हे आपण पाहू शकता आणि सर्वसाधारणपणे आपण पहाल की ट्रान्सकंडक्टन्स किंवा सामान्यत सिस्टम मधील काही गेन एक पेक्षा जास्त झाल्यास सर्व निगेटिव्ह फीडबॅक सर्किट एक आदर्श मार्गाने कार्य करते आपल्यापैकी कंट्रोल सिस्टमशी परिचित होते हे माहित आहे की जर लूप गेन एक पेक्षा जास्त असेल तर निगेटिव्ह फीडबॅक एक आदर्श मार्गाने कार्य करते म्हणून हे gm या सर्किटमध्ये लूप गेन योगदान देते आणि जर ते एखाद्या गोष्टीपेक्षा बरेच मोठे असेल तर G1 नंतर आपल्याकडे जवळजवळ आदर्श वर्तन असेल तर आता आपल्याकडे सर्किट आहे आणि त्याचे विश्लेषणही केले आहे ट्रान्सकंडक्टन्सचे अचूक एक्सप्रेशन iovigm1gmR11R111R1 जर gmR1 1 तर हे व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर आहे आउटपुट करंट आणि इनपुट व्होल्टेजमधील गुणोत्तर आहे आम्हाला काही मर्यादा पूर्ण करण्यासाठी इनपुट आणि आउटपुट रेसिस्टन्स देखील आवडेल म्हणून या प्रकरणात मी यावर जास्त वेळ घालवित नाही यात इनपुट रेझिस्टन्स काय आहेत आपण हे पाहू शकता की गेटमध्ये कोणतेही करंट वाहात नाहीत तर आपल्याकडे जे व्होल्टेज त्यामधून कोणतेही करंट जात नाही म्हणून Ri स्पष्टपणे अनंत आहे त्याचप्रमाणे आउटपुट रेझिस्टन्स काय आहे हे शोधण्यास आपण इच्छित आहात याचा अर्थ असा की हा बिंदू आणि ग्राउंड दरम्यान जे काही लोड जोडलेले आहे हे करूया हे मोजणे देखील अधिक सोपे आहे मी इनपुट व्होल्टेज शून्यावर सेट केले आहे आणि माझ्याकडे येथे R1 आहे आणि gmvgs जिथे हे vgs आहे आणि मला असे दिसणारे आउटपुट रेझिस्टन्स शोधायचे आहे तर मी एक टेस्ट व्होल्टेज किंवा टेस्ट करंट कनेक्ट करू शकतो मी आत्तासाठी एक टेस्ट व्होल्टेज कनेक्ट करतो आता हे पाहणे खूप सोपे आहे की गेट शून्य व्होल्ट किंवा ग्राउंडवर आहे तर हे शून्यावर आहे आणि आपण येथे किर्चॉफ लॉ लागू केल्यास हे काय आहे मी असे गृहित धरतो की ट्रान्झिस्टरचे गेट सोर्स व्होल्टेज vgs आहे तर हे व्होल्टेज vgs आहे तर R1 मधील करंट vgsR1 त्या दिशेने आहे आणि येथे आपल्याकडे gmvgs आहेत तर किर्चॉफचा करंट लॉ येथे लागू केल्यामुळे आम्हाला vgsR1gmvgs0 मिळते म्हणून एकच उपाय तो म्हणजे vgs 0 आहे हे दोन्ही शून्य व्होल्टवर आहेत आणि हेही शून्य व्होल्टवर आहे तर हा करंट सोर्स देखील शून्य आहे म्हणूनच तो पिक्चरमधून बाहेर काढला तो एक ओपन सर्किट बनतो तर हा एक ओपन सर्किट होईल आणि हे करंटही शून्य आहे तर VTEST कडे दुर्लक्ष करून करंट शून्य असल्याने Rout देखील अनंत आहे व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सकडून इच्छित कॅरॅक्टरिस्टिक्स कोणती आहेत कारण ते व्होल्टेज नियंत्रित आहे Ri अनंत व्हावे असे आम्हाला वाटते कारण आपण कोणत्या प्रकारचे व्होल्टेज सोर्स वापरत आहोत याची पर्वा न करता ते आहे तथापि Rs चे मूल्य जास्त आहे जर Ri अनंत असेल तर तेथे Rs मध्ये व्होल्टेज ड्रॉप नसतो आणि हे सर्व सर्किटच्या इनपुटवर दिसते म्हणूनच व्होल्टेज नियंत्रित डिव्हाइसमध्ये Ri अनंत व्हावे असे आम्हाला वाटते आणि तो एक करंट सोर्स आहे करंट सोर्समध्ये आउटपुट रेसिस्टन्स अनंत आहे आमच्या सर्किटमध्ये आउटपुट रेसिस्टन्स अनंत आहे आणि तेच आहे जे आम्हाला एखाद्या व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्समध्ये आवडेल परंतु अर्थातच आम्ही एमओएस ट्रान्झिस्टरच्या मॉडेलमधून काहीतरी वगळले आहे जे चॅनेल लेन्थ मोड्यूलेशनच्या संबंधित पॅरामीटर लंबडा आहे आम्ही असे गृहीत धरतो की इन्क्रिमेंटल आउटपुट कंडक्टन्स शून्य आहे परंतु ते खरोखर शून्य नाही आता कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आणि कॉमन ड्रेन ऍम्प्लिफायर किंवा सोर्स फॉलोअर आउटपुट कंडक्टन्स या बाबतीत त्याचा रिझल्ट थोडासा बदलला परंतु त्यात कोणतेही गुणात्मक बदल झाले नाहीत या प्रकरणात तेथे आउटपुट कंडक्टन्स नसल्यास असे मानल्यास आउटपुट रेसिस्टन्स अनंत आहे हे दिसेल परंतु ट्रान्झिस्टरमध्ये काही आऊटपुट कंडक्टन्स असल्यास आउटपुट रेसिस्टन्स व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स अनंत होणार नाही तर रिझल्टला गुणात्मक फरक येईल आउटपुट रेझिस्टन्स किती आहे हे आम्ही विश्लेषित करून पाहू शकतो तर या प्रकरणात एमओएस ट्रान्झिस्टरचे आउटपुट रेसिस्टन्स मॉडेल करणे महत्वाचे आहे पुन्हा माझ्याकडे vgs आणि gmvgs सह एमओएस ट्रान्झिस्टर आहे माझ्याकडे तिथे रेझिस्टर R1 आहे आणि आपल्याकडे एमओएस ट्रान्झिस्टर gds किंवा आउटपुट रेझिस्टन्स rds चे आउटपुट कंडक्टन्स असणे आवश्यक आहे आता पुन्हा विद्यार्थ्यांकडून होणार्या चुकांपैकी एक म्हणजे ते ड्रेन आणि ग्राउंडच्या दरम्यान जोडणे ते ड्रेन आणि सोर्स दरम्यान जोडले जावे या प्रकरणात सोर्स ग्राउंड केलेला नाही कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरच्या बाबतीत ते ग्राउंड केलेले आहे आणि ते आउटपुट आणि ग्राउंड दरम्यान दिसून येते तर या प्रकरणात ते होत नाही आऊटपुट रेसिस्टन्स शोधण्यासाठी आपण व्होल्टेज सोर्स कनेक्ट करू शकतो आणि करंट शोधू शकतो किंवा करंट सोर्समध्ये कनेक्ट करू शकतो व व्होल्टेज शोधू शकतो या विशिष्ट प्रकरणात करंट सोर्स कनेक्ट करणे आणि व्होल्टेज शोधणे सुलभ होते आणि आम्ही बर्याच दिवसांपासून व्होल्टेज सोर्स वापरत आहोत तर आता आपण करंट सोर्स कनेक्ट करू आणि त्याच्या अक्रॉस विकसित होणारे व्होल्टेज शोधू आता करंट सोर्स वापरण्याची सोपी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याकडे सिरीज पाथ असते तेव्हा त्या सर्वांमधून सारखाच करंट वाहतो आणि त्यामुळे काहीसे सरलीकरण होऊ शकते आता आपल्याला माहित नाही की तेथे किती करंट वाहतो आणि तेथे किती करंट वाहतो परंतु यामध्ये जे काही जाते ते येथेच बाहेर पडते म्हणून हे पाहणे फार सोपे आहे की येथे करंटचा प्रवाह फक्त ITEST च्या बरोबरीचा आहे पुन्हा तुम्ही कल्पना करू शकता की संपूर्ण सर्किटभोवती किर्चहोफचा करंट लॉ लागू करायचा तुम्हाला माहिती आहे की किर्चहोफचा करंट लॉ फक्त नोडवरच नाही तर आतमध्ये काही इतर घटक असू शकणाऱ्या कोणत्याही बंद सर्किटवर देखील योग्य आहे कारण चार्ज संरक्षित आहे आणि तेथे कोणतेही स्थानिक चार्ज जमा होत नाही तर बंद असलेल्या पृष्ठभागावर वाहणारा एकूण करंट शून्याच्या बरोबरीचा असावा तर येथे करंट ITEST च्या बरोबरीचा आहे ही साधी गोष्ट आहे त्यामधील व्होल्टेज R1 पट ITEST आहे गेटवरील व्होल्टेज शून्य आहे आणि पुन्हा कारण हे Rs ग्राउंडवर जोडलेले आहेत आणि गेटमध्ये कोणतेही करंट वाहत नाही म्हणून हे vgs ITESTR1 आहे आणि हे करंट सोर्स gmvgs gmR1ITEST असेल जे हे खाली दिशेने वाहत आहे तर जे वरच्या दिशेने वाहत आहे ते gmR1ITEST आहे आणि ITEST त्या मार्गाने वाहत आहे अर्थातच gds द्वारे gmR1ITEST ITEST करंट वाहत असेल तर आता आपण व्होल्टेज ड्रॉप VTEST सरळ पुढे लिहू शकतो हे rds अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप अधिक R1च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉपच्या समान आहे आता rds अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप हे करंटच्या rds पट आहे तर ते gmR1rdsITEST rdsITEST आहे R1च्या मधील व्होल्टेज ड्रॉप ITEST च्या R1 पट आहे आम्ही आधीच गणना केली आहे की अधिक R1च्या पट ITEST आहे या संपूर्ण गोष्टी VTEST च्या बरोबरीच्या आहेत आणि आउटपुट रेजिस्टन्स काय आहे ते VTESTITEST gmrdsR1rdsR1 चे प्रमाण आहे तर हे आमच्या व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचे आउटपुट रेजिस्टन्स आहे आता या एक्सप्रेशनवरून आपण काय पाहू शकता की हे आपल्या करंट सोर्सकडून हे खूप मोठे होणार आहे किंवा लहान त्या करंट सोर्ससारखे हवे आहे आणि करंट सोर्स म्हणून ते खरोखर उपयुक्त नाही तर हे पाहणे सोपे आहे की ते बर्यापैकी मोठे होईल कारण आपल्याकडे येथे gmrdsR1 आहे आता gmrds म्हणजे एमओएस ट्रान्झिस्टरचा इन्हेरण्ट गेन आहे म्हणून R1 चे हे मूल्य एमओएस ट्रान्झिस्टरच्या इन्हेरण्ट गेनने गुणा होईल जी बरीच मोठी संख्या असेल याबद्दल विचार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे gmR1 आपल्या निगेटिव्ह फीडबॅक सर्किटला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आहे त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर येथे आम्ही हे पाहतो की अंदाजे ViR1 या एक्सप्रेशनसाठी gmR1 एक पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर येथे ही संख्या rds शी एका संख्येने गुणाकार होत आहे जी एक पेक्षा जास्त आहे तर एका ट्रांझिस्टरमध्ये जे दिसते त्यापेक्षा आउटपुट रेझिस्टन्स खूपच जास्त असेल फक्त एका ट्रान्झिस्टरचे आउटपुट रेझिस्टन्स rds आहे येथे आउटपुट रेझिस्टन्स gmR1rds आहे आणि येथे काही अतिरिक्त टर्म्स rds R1 आहेत परंतु आपण पाहू शकता की येथे ही संख्या या किंवा त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे बहुतेक वाजवी प्रकरणांमध्ये ट्रान्झिस्टर अर्थातच सॅच्युरेशन रिजनमध्ये असल्याचे समजले जाते तर हे आपल्याला एक उच्च आउटपुट रेझिस्टन्स देते तर थोडक्यात आमचा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स हे आमचे व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचे इम्प्लिमेंटेशन आहे पुन्हा आम्ही स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल पिक्चरचे इम्प्लिमेंटेशन केले आहे त्यानंतर आम्ही हे काही बाईजिंग व्यवस्थेसह एकत्र करू आपल्याकडे येथे काय आहे इनपुट व्होल्टेज आउटपुट करंटचे गुणोत्तर gm1gmR1 आहे ते 1R1 पर्यंत कमी होते जर gmR1 1 आणि खरं तर हे gmR1 एक पेक्षा जास्त आहे असे निकष जे आपण gm निवडण्यासाठी वापरतो जर आपल्याकडे R1 चे विशिष्ट मूल्य असल्यास आपल्याला काही ट्रान्सकंडक्टन्स G1 रिअलाईझ करायचे आहे तर आपण त्या ट्रान्सकंडक्टन्स G1 पेक्षा gm जास्त करावे लागेल gm G1 आणि Ri येथे दिसत आहे हे खरं तर अनंत आहे कारण गेटमध्ये कोणताही करंट वाहत नाही अर्थात जेव्हा आपण यामध्ये बाईजिंग व्यवस्था समाविष्ट करू तेव्हा त्या बदलू शकतील आणि आउटपुट रेसिस्टन्स जे उपयुक्तरीत्या केवळ एमओएस ट्रान्झिस्टर किंवा आउटपुट रेझिस्टन्स rds च्या आउटपुट कंडक्टन्सद्वारे मॉडेल केले जाऊ शकते gmrdsR1rdsR1 द्वारे दिले जाते सर्वात प्रबळ पद हे आहे तर हे जे आपण Ro म्हणतो ते rds पेक्षा बरेच मोठे आहे आणि ते R1 पेक्षा खूप मोठे आहे तर तो एक उच्च आउटपुट रेझिस्टन्स प्रदान करतो परंतु अनंत नाही